आज आपण गॅन्ट्री गटर तयार करण्याच्या आराखड्याच्या पायऱ्यांबद्दल चर्चा करणार आहोत प्रथम आपण रचनेच्या पायऱ्यांमधून जाऊ ज्यांचे अनुसरण केले जाऊ शकते आणि नंतर त्या पायऱ्यांचे अनुसरण करून आपण एका उदाहरणातून जाऊ तर टप्प्याटप्प्याने जर आपण पाहिले तर प्रथम आपल्याला काय करण्याची आवश्यकता आहे आपल्याला चाकांचा जास्तीत जास्त भार मोजण्याची आवश्यकता आहे चाकांचा जास्तीत जास्त भार किती येत आहे आणि जेव्हा एक चाक गॅन्ट्री गटरच्या सर्वात जवळ असेल तेव्हा हा जास्तीत जास्त चाक भार असेल याचा अर्थ चाक क्रेन गटर मधून जात आहे त्यामुळे जेव्हा चाकांचा भार गॅन्ट्री गटरजवळ असेल तेव्हा गटरवर जास्तीत जास्त परिणाम होईल तर आपल्याला त्या स्थितीचा विचार करावा लागेल आपल्याला ती घ्यावी लागेल आणि मग या चाकांच्या भारामुळे आणि क्रेनच्या भारामुळे गॅन्ट्री गटरवर होणारी कमाल प्रतिक्रिया काय आहे हे शोधावे लागेल तर त्याची गणना प्रथम केली जाईल आणि नंतर क्रेनच्या योग्य स्थानासह पुन्हा क्रेन गॅन्ट्रीमधून जात आहे त्यामुळे क्रेनच्या योग्य स्थानासह आपण गॅन्ट्री गटरवरील जास्तीत जास्त मोमेंट आणि शिअर फोर्स शोधू शकतो जसे मी सांगितले की जर मी येथे पाहिले तर समजा हे गॅन्ट्री गटर आहे आणि हे क्रेन बरोबर आहे समजा हे क्रेन आहे आता क्रॅब येथे आहे तर क्रॅब येथे या दिशेने जाऊ शकतो बरोबर त्यामुळे क्लिअरन्स म्हणजे क्रॅब मधून क्लिअरन्स वगळता आपण जास्तीत जास्त भार शोधू शकतो याचा अर्थ जेव्हा क्रॅब किमान क्लिअरन्सचा विचार करून या स्थितीत असतो तेव्हा आपण क्रेनवर एका विशिष्ट स्थानावर शोधू शकतो असे म्हणू शकतो की मी l 1 म्हणू शकतो तर गॅन्ट्री स्थितीच्या एका टोकापासून l1 वर लोडच्या स्थितीमुळे गॅन्ट्रीवर काय भार असेल याचा अर्थ गॅन्ट्री गटरवरील प्रतिक्रिया आहे जी आपण शोधू शकतो तर गॅन्ट्रीवर येणारा हा जास्तीत जास्त भार असेल मग दुसरे प्रकरण म्हणजे पुन्हा हे गॅन्ट्री असे म्हणतात की समजा यापासून हा गॅन्ट्री कालावधी आहे तर आता ही क्रेन अशा प्रकारे फिरत आहे तर हा भार या दिशेने आणि या दिशेने जात आहे जेव्हा हा भार आधारावर असतो म्हणजे आधारावर एक चाक भार आणि दुसऱ्या चाकापासून दूर दुसरा चाक भार तेव्हा जास्तीत जास्त शियार फोर्स प्राप्त केली जाऊ शकते तर जेव्हा एक चाक आधारावर ठेवले जाईल तेव्हा जास्तीत जास्त शिअर फोर्स प्राप्त होईल त्याचप्रमाणे जेव्हा तो मध्य कालावधीच्या दिशेने असेल तेव्हा जास्तीत जास्त बेंडिंग मोमेंट प्राप्त होईल आणि आपण आधी दाखवून दिले आहे की जर चाकांच्या भारांचे cg आणि गॅन्ट्री कालावधीच्या cg चे cg चाकांच्या एका टोकापासून दोन्ही सरासरी केंद्राचे केंद्र असेल तर मी जास्तीत जास्त भार शोधू शकतो याचा अर्थ मी पुन्हा एकदा सांगतो की जर हा गॅन्ट्री कालावधी असेल जर हा मध्यभाग असेल आणि जर हा भार असेल तर हा याचा cgअसेल तर हे या दोघांचे cg असावे तर या दोघांचाcg आणि याचा अर्थ एक चाक भार आणि याचा cg गॅन्ट्रीच्या केंद्रापासून समान अंतरावर असावा तर जास्तीत जास्त बेन मोमेंट प्राप्त केला जाऊ शकतो तर अशा प्रकारे आपण जास्तीत जास्त बेंडिंग मोमेंट शोधू शकतो आणि नंतर आपण इम्पॅक्ट लोडचे योगदान बरोबर जोडू शकतो आणि इम्पॅक्टमुळे काही टक्के भार जोडला जाईल आणि चाकांच्या भारामुळे जास्तीत जास्त मोमेंट गर्डरच्या केंद्रापासून किंचित दूर असेल सरळीकरणासाठी गर्डरवरील udl मुळे ते फक्त कमाल मोमेंटमध्ये जोडले जाते आणि डिझाइन मोमेंट आढळतो याचा अर्थ या ud lभारामुळे जास्तीत जास्त बेंडिंग मोमेंट आपण शोधू शकतो की मध्यभागी कोणता असेल आणि जास्तीत जास्त बेंडिंग मोमेन्ट उदाहरणार्थ समजा एका विशिष्ट बिंदूवरील भार स्थितीसाठी हा येथे जास्तीत जास्त बेंडींग मोमेंट आहे तर हे m1 आहे आणि हे जास्तीत जास्त फिरणे दर्शवते तर आपण फक्त m 1 अधिक m2 जोडू m 2 साठी या स्थितीत नाही तर ही थोडी जास्त बाजू आहे जी आपण सोप्या बाजूस विचारात घेत आहोत तर अशा प्रकारे आपण जास्तीत जास्त मोमेंट शोधू शकतो मग आपण या विशिष्ट कारणामुळे जास्तीत जास्त शिअर फोर्स शोधू शकतो आणि जेव्हा एक चाक गॅन्ट्रीच्या उजव्या बाजूला ठेवला जाईल तेव्हा शिअर फोर्स जास्तीत जास्त प्राप्त होईल मग आपण गर्डरवरील लॅटरल फोर्स शोधू शकतो आणि गर्डरवरील लॅटरल फोर्स ची गणना आपण ज्या प्रकारे केली आहे त्यानुसार केली जाऊ शकते म्हणजे आपण उभ्या भारांची गणना केली आहे तर विशिष्ट टक्केवारीच्या फोर्स ना लॅटरल फोर्स मानले जाईल आणि जेव्हा पायरी 2 आणि 3 नुसार चाकांची स्थिती विचारात घेतली जाईल तेव्हा जास्तीत जास्त बेंदिन मोमेंट आणि शिअर फोर्स प्राप्त केला जाऊ शकतो याचा अर्थ पायरी 2 आणि 3 मध्ये आपण उभ्या भारामुळे जास्तीत जास्त बेंडिंग मोमेंट आणि शिअर फोर्स मोजला आहे तरअशाच प्रकारे आपण समान स्थानांसह बाजूकडील भारामुळे जास्तीत जास्त बेंडिंग मोमेंट आणि शिअर फोर्स शोधू शकतो तर ते देखील प्राप्त केले जाऊ शकते आणि मग पुढची पायरी म्हणजे आपण सेक्शन मॉड्युलस शोधू शकतो तर सामान्यतः आपण I विभाग प्रदान करतो आणि सर्वसाधारणपणे वरच्या भागावर चॅनेल विभागासह आपण प्रदान करतो तथापि कधीकधी आपण हलक्या ग्रेन्ससाठी वरच्या चौकटीवर प्लेटसह I विभाग प्रदान करतो याचा अर्थ जर ग्रेन्स हलके असेल तर आपण I विभाग आणि वरच्या भागावर प्लेट देऊ शकतो तथापि सामान्यतः आपण जे करतो ते आपण I विभाग प्रदान करतो आणि वरच्या भागावर दुसरा चॅनेल विभाग आपण सामान्यतः कॅन्टिलीव्हर डिझाइनसाठी प्रदान करतो आणि आवश्यक प्लास्टिक सेक्शन मॉड्युलस आपण या सूत्रावरून शोधू शकतो की z p हा म्यु बाय f y च्या बरोबरीचा आहे म्यू हा उभ्या भारामुळे बेंडिंग चा जास्तीत जास्त घटक आहे तर अशा प्रकारे मी विभाग मॉड्यूलस प्लास्टिक विभाग मॉड्यूलस शोधू शकतो तथापि लॅटरल आधार असलेल्या बीमसाठी हे खरे आहे परंतु जर त्याला लॅटरली आधार नसेल तर आपण एका विशिष्ट घटकापर्यंत वाढवू शकतो बाजूकडील असमर्थित बीमच्या बाबतीत मी आधी चर्चा केली आहे की आपल्याला आवश्यक असलेल्या z p च्या विशिष्ट टक्केवारीसह वाढ करावी लागेल जेणेकरून बाजूकडील टोर्सनल बकलिंग प्रभाव योग्य विचारात घेतला जाऊ शकतो तर बाजूकडील टोर्सनल बकलिंग प्रभावाची काळजी घेण्यासाठी आपल्याला zpचे काही वाढलेले प्रमाण शोधणे आवश्यक आहे आणि इंटिग्रेटर बाजूस अन्सपोर्टेड बीम असल्याने आपल्याला z p मिळवल्यानंतर हे मूल्य वाढवावे लागेल आणि सर्वसाधारणपणे अशी मार्गदर्शक तत्त्वे आहेत की कन्ट्री च्या गटरची आर्थिक खोली मिळविण्यासाठी सामान्यतः कालावधीच्या 1 बाय 12 इतकी खोली ठेवली जाते तर आपल्याला माहित आहे की कंट्री गटरचा कालावधी 1 बाय 12 असेल आणि फ्लेंजची खोली आणि रुंदी 1 बाय 40 ते 1 बाय 30 व्या दरम्यान निवडली जाईल जेणेकरून जास्तीचे बाजूकडील डिफ्लेक्शन टाळता येईल म्हणून आपल्याला झेडपी चाचणी मूल्याशिवाय हे देखील लक्षात ठेवावे लागेल की आर्थिक सखोलता प्राप्त करण्यासाठी आपण कालावधीच्या 1 बाय 12 व्याच्या आसपास खोली ठेवली पाहिजे आणि आपण फ्लॅंजची रुंदी कालावधीच्या 1 बाय 40 ते 1 बाय 30 इतकी ठेवली पाहिजे तर हे लक्षात ठेवून की हे सर्व लक्षात ठेवून सखोलता आता sp6 मधून योग्य विभाग निवडेल आणि आपण या विभागाच्या संबंधित गुणधर्मांची नोंद करू शकतो जसे की I z z I y y लवचिक विभाग मॉड्युलस z च्या बाजूने y त्याचप्रमाणे प्लास्टिक सेक्शन मॉड्युलस zp वाय zp zp z हे Is 800 2007 मध्ये दिले आहे तथापि आपल्याला स्वहस्ते गणना करावी लागेल तर या व्यतिरिक्त क्रॉस सेक्शनल क्षेत्र आणि इतर गोष्टी देखील आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतील कारण एकूण खोली किती असेल वेव्ह ची जाडी किती असेल फ्लेंजची जाडी यासारख्या इतर गुणधर्मांप्रमाणेच याची देखील आवश्यकता असेल त्यामुळे सर्व संबंधित गुणधर्मांची नोंद केली जाईल मग एकदा आपण चाचणी विभाग निवडल्यानंतर आता आपण या विभागाचे वर्गीकरण करतो की b भागिले tf गुणोत्तर आणि d भागिले tw गुणोत्तर किती आहे आणि त्या आधारे विभाग प्लास्टिकचा संक्षिप्त किंवा अर्ध संक्षिप्त आहे की नाही हे परिभाषित केले जाईल तर विभागाचे वर्गीकरण करण्यासाठी परिभाषित करण्यासाठी आपल्याला b भागिले tf गुणोत्तर आणि d भागिले tw गुणोत्तर माहित असणे आवश्यक आहे आणि ज्यामधून आपण विभागाचा प्रकार शोधू शकतो तर त्यानंतर आपण m d z शोधू शकतो बरोबर तर बाजूकडील माफ करा विभागाची बेंडिंग ची ताकद किंवा विभागाची मोमेंट क्षमता आता जेव्हा संपीडन प्रतलावर लॅटरल आधार प्रदान केला जातो तेव्हा आपण विभागाच्या बेंडिंग च्या फोर्स ची स्ट्रेंथ शोधू शकतो कारण m d z हे बीटा b z p z f y बाय गॅमा m 0 च्या बरोबरीचे आहे आणि ते यापेक्षा कमी किंवा समान असले पाहिजे 2 z e z f y बाय गॅमा m0 बरोबर तथापि बाजूकडील आधार असलेल्या बीमसाठी हे खरे आहे परंतु जर त्याचे संपीडन प्रतल बाजूकडील अनसपोर्टेड असेल तर बक्लिंग प्रतिरोध रचना बेंडिंग कंप्रेसिव्ह स्ट्रेस ने तपासला जाईल याचा अर्थ बाजूकडील टोर्सनल बकलिंग प्रभाव लक्षात घेता आपण f b d रचना बेंडिंग च्या कंप्रेसिव्ह स्ट्रेस चे मूल्य शोधू एकदा आपल्याला रचना वाकलेली कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस f b d सापडली की आपण m d z चे मूल्य शोधू शकतो जे बाजूकडून सपोर्टेड बीमसाठी मिळवलेल्या मूल्यापेक्षा कमी असेल तर mdz आपण शोधू आणि हे mdz मूल्य उभ्या भारामुळे फॅक्टर मोमेंटपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे जर ते ठीक असेल तर ठीक आहे जर ते ठीक नसेल तर आपल्याला काय करावे लागेल तर आपल्याला विभागाचा आकार वाढवणे आवश्यक आहे जेणेकरून विभागाची बेंडिंग ची ताकद बेंडिंग च्या मोमेंट च्या घटकापेक्षा पुरेशी जास्त असेल तर हे ठीक नाही का हे आपल्याला आत्ता कसे तपासावे लागेल याचा अर्थ जर mdz हा md पेक्षा कमी असेल तर माफ करा जर mdz हा md पेक्षा मोठा असेल तर याचा अर्थ जर ते ठीक असेल तर आपण काय करू तर आपण पुढच्या पायरीवर जाऊ याचा अर्थ असा की आपण पायरी 10 वर जाऊ जिथे आपण लॅटरल लोडिंगमुळे y y अक्षाबद्दल बेंडीग स्ट्रेंथ अशाच प्रकारे शोधू कारण आपल्याकडे लॅटरल लोडिंग आहे आणि लॅटरल लोडिंगमुळे बेंडिंग मोमेंट मोजला जाणार आहे आणि त्यासाठी आपण y y अक्षाबद्दल बेंडिंग स्ट्रेंथ काय आहे हे शोधू तर m d y आपण या सूत्रावरून गणना करू शकतो बीटा b z p y f y बाय गॅमा m 0 आणि ते 1 पेक्षा कमी असले पाहिजे 2 z e y गुणिले f y बाय गॅमा m0 बरोबर आणि हा m d y देखील याचा अर्थ असा आहे की विकसित केलेला हा देखील m d डॅश पेक्षा कमी असावा m d डॅश हा बाजूकडील भारामुळे बेंडिंग जास्तीत जास्त मोमेंट आहे तर जर ते समाधानकारक नसेल तर ते तपासावे लागेल मग पुन्हा आपल्याला विभागाचा आकार वाढवावा लागेल आणि जर हे सूत्र हे निकष पूर्ण करणार असेल तर आपण पुढील पायरीवर जाऊ पुढील पायरी म्हणजे एकत्रित स्थानिक क्षमता जी मोजली जाईल आणि परस्परसंवादाचे समीकरण वापरून तपासली जाईल तर तेथे आपण पाहू शकतो की m y भागिले m d y अधिक m z भागिले m d z हे 1 पेक्षा कमी असावे बरोबर तर हे परस्परसंवाद समीकरण वापरून प्लेन ची एकत्रित स्थानिक क्षमता आहे की नाही हे तपासणे आवश्यक आहे आता कधीकधी आपल्याला दिसेल की m y हे m d y पेक्षा कमी आहे आणि m z हे m d z पेक्षा कमी आहे तथापि या दोघांचे कॉम्बिनेशन 1 पेक्षा कमी नाही तर हे शक्य आहे तर अशा ठिकाणी आपल्याला पुन्हा पुन्हा करावे लागेल याचा अर्थ विभागाचा आकार वाढविण्यासाठी आणि रचना बेंडिंग स्ट्रेंथ ची रचना शक्ती पुन्हा मोजण्यासाठी पुन्हा गणना करण्यासाठी आपल्याला पूर्वीच्या पायऱ्यांवर परत जावे लागेल तर इन्टरएक्शन समीकरणातून जर ही अट पूर्ण झाली तर आपण पुढील पायरीवर जाऊ शकतो पायरी 12 जिथे आपल्याला शिअर तपासण्याची आवश्यकता आहे सामान्यतः शिअर विरुद्ध ते फेल होत नाही परंतु कोणत्याही परिस्थितीत जर ते पुन्हा फेल झाले तर आपल्याला विभागाचा आकार वाढवावा लागेल किंवा आपल्याला विशिष्ट मोजमाप करावे लागेल जेणेकरून ते शिअर विरुद्ध फेल होणार नाही मग पुन्हा आपण स्थानिक बकलिंग तपासणीसाठी जाऊ तर चाकांच्या भाराखाली लोकल बकलिंग होईल बरोबर तर आपल्याला स्थानिक बकलिंग तपासावे लागेल आणि जर ते अयशस्वी होणार असेल तर या स्थानिक बकलिंगला पकडण्यासाठी आपल्याला काही अतिरिक्त स्टिफनर द्यावे लागेल किंवा आपल्याला विशिष्ट बेअरिंग द्यावे लागेल किंवा भिन्न मोजमाप केले जाऊ शकतात किंवा आपण विभागाचा आकार वाढवू शकतो मग बेअरिंगच्या विरुद्ध आपण योग्य तपासू त्यामुळे गरज भासल्यास बेरिंगची कडकपणा पुरवली जाईल तर क्रिपलिंग दिसून येऊ शकते ज्यासाठी आपल्याला काही विशिष्ट साधने पुरेशी लांबी प्रदान करावी लागतील जेणेकरून क्रिपलिंग येऊ नये तर सर्व तपासण्या आवश्यक आहेत आणि आपल्याला कार्यरत भाराखाली जास्तीत जास्त डिफ्लेक्शन देखील तपासावे लागेल तर सेवाक्षमतेच्या दृष्टिकोनातून देखील आपण हे तपासणे आवश्यक आहे की कमाल डिफ्लेक्शन हे मर्यादित डिफ्लेक्शन अधिकाराखाली कार्यरत भाराखाली आहे तर आणि डिफ्लेक्शन मर्यादित करणे हे आपण तक्ता 6 वरून शोधू शकतो मग पायरी 16 मध्ये आपण कामकाजाच्या फॅटिग ची स्ट्रेंथ तपासू तर गॅन्ट्री गार्डच्या रचनेसाठी या सर्व पायऱ्या पार पाडाव्या लागतील तर ही 16 पायऱ्या लक्षात ठेवणे कठीण आहे परंतु जर आपण संकल्पनात्मकदृष्ट्या समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आपण गोष्टी करू शकतो आणि काही पायऱ्या आपण करू शकतो म्हणजे समजा पायरी 12 पायरी 13 किंवा पायरी 14 नंतर केली जाऊ शकते तर अशा प्रकारे हे देखील शक्य आहे तर मुळात आपण काय करू क्रेनवरील ट्रॉलीच्या स्थानामुळे गर्डरवर येणारा जास्तीत जास्त भार प्रथम शोधण्याचा प्रयत्न करू तर जास्तीत जास्त भार प्रभाव आपण विचारात घेऊ त्यानंतर आपण गॅन्ट्रीवर भार अशा प्रकारे ठेवण्याचा प्रयत्न करू की जास्तीत जास्त शिअर फोर्स आणि जास्तीत जास्त बेंडिंग मोमेंट प्राप्त केला जाऊ शकेल तर एकदा आपण जास्तीत जास्त बेंडिंग आणि जास्तीत जास्त शिअर ची गणना केली की आपण आवश्यक असलेल्या प्लास्टिक सेक्शन मॉड्युलसच्या गणनेकडे जाऊ शकतो तर जास्तीत जास्त बेंडिंग मोमेंट पासून आपण आवश्यक प्लास्टिक सेक्शन मॉड्युलस शोधू शकतो आणि नंतर हे सेक्शन बाजूकडील आधार म्हणून विचारात घेतले जाऊ शकते आणि गॅन्ट्री गार्ड हे लॅटरली सपोर्टेड बीमचे एक वैशिष्ट्यपूर्ण उदाहरण असल्याने पुढील पायरी म्हणजे बाजूकडील टोर्शन धातूच्या प्रभावासाठी प्लास्टिक सेक्शन मॉड्युलसची विशिष्ट मात्रा वाढवणे तर जे काही Zpआवश्यक आहे ते आपल्याला प्लास्टिक सेक्शन मॉड्युलस मिळत आहे जे काही आपल्याला मिळत आहे ते 30 ते60 टक्के वाढेल जेणेकरून बाजूकडील टोर्शन बकलिंगची काळजी घेतली जाईल म्हणून वाढवल्यानंतर आपण SP6 पासून योग्य विभाग आकार शोधू शकतो आणि आर्थिक रचनेसाठी आपल्याला कालावधीपासून काही प्रमाणात विशिष्ट खोली लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे ज्याचा आपण विचार केला पाहिजे म्हणजे d भागिले 12 माफ करा l भागिले 12 हे d च्या बरोबर आहे d हे l भागिले 12 च्या आसपास असावे आणि b ही चौकटीची रुंदी सुमारे 30 l भागिले 40 ते l भागिले 30 असावी त्यामुळे आपल्याला त्या बाबी देखील लक्षात ठेवाव्या लागतील तर हे सर्व पैलू लक्षात घेऊन आपण एक योग्य विभाग शोधू मग आपण विविध पैलू तपासण्यासाठी जाऊ वेगवेगळ्या पैलूंची तपासणी करणे म्हणजे प्रथम आपण बेन्डीगची ताकद तपासतो बेन्डीगची स्ट्रेन्थ म्हणजे ZZ अक्षाबद्दल तर आपल्याला मिळत असलेल्या zz अक्षाबद्दल बेन्डीगची ताकद किती आहे आणि ती zz अक्षाबद्दलच्या घटक बेन्डीगच्या मोमेन्ट पेक्षा जास्त असावी त्याचप्रमाणे आपल्याला बाजूकडील भारामुळे वायअक्षाबद्दल बेंडींग ची ताकद तपासावी लागेल आणि ती देखील वाय अक्षाबद्दल बेंडिंग ची ताकद तपासावी लागेल म्हणून जर ताकद विकसितपेक्षा जास्त असेल तर मग शोध घ्या अन्यथा आपल्याला काय करावे लागेल ते म्हणजे विभागाचा आकार वाढवणे म्हणून एकदा हे मोठे काम पूर्ण झाले की आपण काय करू शकतो आपण शिअर तपासू शकतोडिफ्लेक्शन तपासू शकतो बक्लिंग तपासू शकतो क्रिपलिंग तपासू शकतो आणि फॅटिग तपासू शकतो तर आणि प्रत्येकबाबतीत जर ही तपासणी समाधानकारक नसेल तर आपल्याला विभागाचा आकार वाढवणे किंवा बेअरिंगची लांबी वाढवणे यासारख्या इतर काही मोजमापांकडे जाणे आवश्यक आहे तसेच क्रिपलिंग प्रभावाची काळजी घेण्यासाठी किंवा काळजी घेण्यासाठी आणखी एक पर्याय आहे तर या पायऱ्या आपल्याला पार पाडाव्या लागतील आणखी एक गोष्ट मी नमूद करायला विसरलो की ही एक बायएक्सियल बेंडिंग केस आहे तर जेव्हा दोन्ही अक्षांविषयीची मोमेंट वाहून नेण्याची क्षमता दोन्ही अक्षांविषयीच्या विकसित मोमेंटपेक्षा जास्त असते तेव्हा दोन्ही अक्षांविषयीच्या वैयक्तिक मोमेंटची तपासणी केल्यानंतर देखील आपल्याला परस्परसंवादाचे सूत्र तपासावे लागेल जर तसे असेल तर ते परस्परसंवादामुळे फेल होऊ शकते तर द्विअक्षीय बेंडिंग मुळे देखील तुम्हाला हे तपासावे लागेल की md भागिले mdz अधिक md भागिले mz भागिले mdz अधिक my भागिले mdy 1 पेक्षा कमी आहे हे देखील तपासावे लागेल बरोबर त्यामुळे या सर्व गोष्टींची काळजी घ्यावी लागेल पुढे आपण या पायऱ्यांचे अनुसरण करून एक उदाहरण पाहू उदाहरण क्रमांक एक असे आहे की इलेक्ट्रिक ओव्हरहेड ट्रॅव्हलिंग क्रेन वाहून नेण्यासाठी आपल्याला सोप्या आधारावर गॅन्ट्री गर्डरची रचना करण्याची आवश्यकता आहे जेथे गॅन्ट्री गर्डरची लांबी 6 मीटर गॅन्ट्री गर्डरची लांबी 6 मीटर आहे आणि क्रेन गर्डरची लांबी 15 मीटर आहे क्रेनची क्षमता 200 किलो न्यूटन दिली जाते तर एक म्हणजे ट्रॉलीचे स्वतःचे वजनहूप इलेक्ट्रिक मोटर इत्यादींचे स्वयंभार सुमारे 40 किलो न्यूटन येत आहे आणि ट्रॉली वगळता क्रेन गर्डरचे स्वयंभार 200 किलो न्यूटन आहे तर एक म्हणजे ट्रॉली खुर विद्युत मोटरचे स्व वजन जे हलवता येण्याजोगे आहे ते 40 किलो न्यूटन आहे आणि क्रेन गर्डरचे स्व वजन 20 किलो न्यूटन 200 किलो न्यूटन आहे आणि खुरांचा किमान दृष्टीकोन 1 मीटर किमान खुरांचा दृष्टीकोन आहे आणि चाकांमधील अंतर 3 मीटर आहे आणि रेल्वेचे स्व वजन 0 2 किलो न्यूटन प्रति मीटर आहे तर हा डेटा आहे जो आता प्रदान केला गेला आहे आपल्याला गॅन्ट्री गर्डरची रचना करणे आवश्यक आहे तर मी सुचवेन की यानंतर आपण जी काही रचना पावले उचलली आहेत चला आपण भार मोजण्याचा प्रयत्न करूया किती भार येत आहेत याची आपण गणना करू आणि नंतर आपण जास्तीत जास्त बेंडिंग मोमेंट आणि जास्तीत जास्त शिअर फोर्स शोधण्याचा प्रयत्न करू तर या उदाहरणासह पुढील व्याख्यानाला जाण्यापूर्वी मी तुम्हाला सुचवेन की प्रथम गॅन्ट्री गर्डरवर जास्तीत जास्त बेंडिंग मोमेंट आणि जास्तीत जास्त शिअर फोर्स शोधण्याचा प्रयत्न करा ज्यावर आपण पुढील व्याख्यानात रचना करणार आहोत आपण यावर चर्चा करू आभारी आहे